प्रिय विद्यार्थ्यांनो या विषयाच्या या शेवटच्या पाठांमध्ये आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत मागील मॉड्यूलमध्ये आम्ही देहबोली च्या अभ्यासाच्या उदयोन्मुख भागाकडे पाहिले होते आणि ते म्हणजे डिजिटल बॉडी लँग्वेज किंवा तांत्रिक देहबोली आज आम्ही आणखी दोन उदयोन्मुख क्षेत्रे पाहूया पहिली म्हणजे गस्टोरिक्स आणि दुसरे म्हणजे इतरांशी बोलताना शांत राहून केलेला संवाद अर्थात मौन गस्टोरिक्स अन्न आणि चव या अभ्यासाचे प्रतिनिधित्व करतात आमच्या पार्श्वभूमी आपली प्राधान्ये आपली सांस्कृतिक पार्श्वभूमी वगैरे संबंधित आपली चव किंवा आवड वेगवेगळे संदेश देत असते खाद्यपदार्थ व्यावसायिक संदर्भात टिकून राहण्याचे साधन म्हणून पाहिले जाऊ शकत नाही तर यासाठी आंतर सांस्कृतिक संवाद समजून घेणे महत्वाचे आहे आणि म्हणूनच डायस्पोरा टीकेमध्ये याला देखील आता महत्त्वपूर्ण स्थान आहे संवादाचे साधन म्हणून जेव्हा आपण अन्नाचे महत्त्व पाहतो तेव्हा आपल्याला सांस्कृतिक अभ्यासाच्या क्षेत्रात ज्या लोकांनी हा विचार केला आहे त्यांचा संदर्भ द्यावा लागतो इथे मी रोलंड बार्थेस यांना प्राधान्य देईन ज्यांनी खाद्यपदार्थ ही परिस्थिती आहे आणि ती जवळपास आमच्या संस्कृतीशी संबंधित आहे अशी टिप्पणी केली होती मी नेव्हाना स्टॅजिकच्या एका अत्यंत रंजक लेखाचा संदर्भ घेईन तिच्या लेखाचे शीर्षक आहे संस्कृती समजून घेणे अन्न संप्रेषणाचे साधन "Understanding Culture Food as a Means of Communication" या लेखाने तिने क्लेड लेव्ह स्ट्रॉस आणि मेरी डग्लस यांचा उल्लेख केला आहे ज्यात त्यांनी सांगितले सांस्कृतिक उत्पादन म्हणून भाषेसारख्याच अन्न पद्धतींचे सुद्धा महत्त्व आहे अन्न आणि भाषेमधील समानता सहज समजू शकते कारण अन्न सुद्धा एक प्रतीक आहे जो सामाजिक संबंध आणि सांस्कृतिक पार्श्वभूमीबद्दल नमुने व्यक्त करतो मी या लेखातून सांगू इच्छिते "आपण काय खातो आम्ही ते कसे मिळवतो कोण तयार करतो कोण टेबलवर आहे कोण प्रथम खातो हा संवादाचा एक प्रकार आहे जो अत्यंत अर्थपूर्ण आहे केवळ शरीराचे पोषण करण्यापलीकडे आपण काय खावे आणि कोणाबरोबर खावे याने व्यक्ती समुदाय आणि देश यांच्यामधील बंध आणखी मजबूत करा " म्हणून घरगुती चौकटी मधून निघून अन्न तयार करणे आणि सर्व्ह करणे अर्थात वाढणे या सर्वांचा आता व्यावसायिक दळणवळण क्षेत्रात प्रवेश झाला आहे आणि आम्ही बर्याच बैठका दुपारचे जेवण कॉफी दरम्यान ब्रेक मध्ये घेत आहोत आणि अशाप्रकारे अन्न हे संप्रेषणाचे एक साधन आहे ज्यामुळे इतर गोष्टींबरोबरच आम्ही ज्या पद्धतीने ऑर्डर करतो आणि आपला खाद्यपदार्थ निवडतो त्या पद्धतीने इतर लोकांप्रती असलेली वृत्ती आणि आमचे समाजातले स्थान दर्शन शकतो आमच्या संवादात ज्या पद्धतीने आपण औपचारिकतेची पातळी राखू इच्छितो ती देखील अन्न आणि त्याशी संबंधित पद्धतींच्या मदतीने कळविले जाऊ शकते त्याचबरोबर अन्नामुळे व्यावसायिक संवादांमध्ये एक विशिष्ट वातावरण तयार करण्यात मदत होते याद्वारे परंपरा स्वागतार्ह भावनाआपण एखाद्या व्यक्तीची काळजी घेत आहोत ही वस्तुस्थिती सहजपणे दर्शवते किंवा आपल्याला फक्त इतर व्यक्तीबरोबर औपचारिक संबंध ठेवायचे आहे हे सर्व व्यक्त करता येते म्हणून आम्हाला समजले पाहिजे की अन्नाद्वारे आनंद आणि कौतुकाची वृत्ती तसेच नाराजी वैर किंवा एक छुपी चेतावणी या सर्व गोष्टी दर्शविता येतात या कारणांमुळे आम्हाला आढळले आहे की अव्यवहारी संदेशांचा भाग म्हणून अन्नाचा अभ्यासाला महत्त्व प्राप्त होत आहे तर या संदर्भात जे महत्त्वाचे ठरते ते म्हणजे आपल्याशी अन्न नक्की काय संवाद करते आणि दुसरे म्हणजे संप्रेषित संदेश आपल्याला कसा समजतो अन्न बहुआयामी आहे ते आपल्याला आकार देते आपली ओळख बनविते आणि आपल्या सामाजिक मूल्यांना आकार देते हा आपल्या सांस्कृतिकतेचा एक भाग आपण काय खातो आणि कसे खातो यावरून आपण कसे लोक आहोत याची ओळख बनते त्याच वेळी अन्न शब्द आणि प्रतिमांमध्ये कसे सादर केले जाते साहित्य आमच्या दैनंदिन संवादात आम्ही सोशल मीडियावर सामायिक केलेल्या छायाचित्रांमध्ये वगैरे देखील महत्वाचे आहे उदाहरणार्थ कॉफी आता पौष्टिकतेसाठी पेय घेण्यापेक्षा ब्रेक घेणे या कल्पनेच्या अधिक संबद्ध आहे या संकेतांमुळे आम्ही सहजपणे असे म्हणू शकतो की देहबोली संवादाचा हा आयाम ड्रेस कलर कोड वगैरे द्वारे प्राप्त झालेल्या संदेशांइतकेच महत्वाचे आहे हे आपल्याला सामूहिक आत्मसन्मान आणि गट एकता प्राप्त करण्यासही मदत करतात अन्नाच्या संदर्भात आमच्या निवडी आणि आमच्या पसंतीमध्ये आख्यायिका क्रॉस सांस्कृतिक परिस्थितीप्रमाणेच एकाच संस्कृतीत परस्पर संवादामध्ये बरेच संकेत सुचवतात ते सहजपणे क्लास अर्थात सामाजिक वर्ग सुचवतात उदाहरणार्थ पिझ्झावर विशिष्ट टॉपिंग करणे ही इटली मधील लोकांची विशिष्ट चव दर्शवते तथापि सुपरमार्केटमध्ये गोठविलेला पिझ्झा ऑर्डर देणे वेगवान आणि स्वस्त घराचे शिजवलेले जेवण याचे प्रतीक आहे त्याचबरोबर हे सामाजिक आणि सांस्कृतिक पसंती देखील सूचित करते उदाहरणार्थ समुद्री शेवाळला जपानी लोक प्रथिने स्त्रोत म्हणून प्राधान्य देतात परंतु अमेरिकन लोकांची कदाचित समान निवड नसावी काही लोकांना याची नोंद करुन आश्चर्य वाटेल पाश्चात्य संस्कृती उदाहरणार्थ अमेरिकेत कॉर्न ऑन द कोब खाल्ले जाते तर चीनमध्ये हे मुळात घरगुती जनावरांसाठी अन्न म्हणून वापरले जाते त्याच वेळी ज्या अन्नपदार्थाचे लोकप्रियपणे सेवन केले जाते त्यावरून त्या राष्ट्राची अभिरूची प्रतिबिंबित होते आम्हाला असे आढळले आहे की ते अमेरिकन खाद्यपदार्थांच्या विविध प्रकारांमध्ये साखर खाणे सामान्य आहे तर दुसरीकडे फ्रान्समध्ये खाद्यपदार्थ बनविताना साखरेची समान भूमिका नाही म्हणूनच अन्न हा महत्त्वाचा आहे आणि त्याच बरोबर इतर लोकांशी संवाद साधताना त्यांच्या सामाजिक सांस्कृतिक पद्धतीबद्दल सुद्धा महत्वपूर्ण बाबी समजण्यास आपल्याला मदत करतो अन्नाची सार्वत्रिक गरज व्यक्ती आणि गटांना एकत्र जोडते त्याची प्राधान्ये आणि आवड बदलत असल्याचे आम्हाला दिसून आले की त्यातील प्राधान्ये संस्कृती सतत बदलत राहतात आणि हे बदल महत्त्वपूर्ण संदेश देतात उदाहरणार्थते आम्हाला एखाद्या देशाच्या भौगोलिक प्रदेशाच्या ऐतिहासिक विकासाबद्दल सांगू शकतात जेथे एखाद्या विशिष्ट खाद्यपदार्थाला प्राधान्य दिले जाते आणि त्याचे कारण सुद्धा कळते त्याच वेळी ते समाजात आणि त्या स्थलांतराबद्दल आपल्याला सुगावा देतात आणि हळूहळू आपल्याला आढळते की खाद्यपदार्थ द्वारे आपली राष्ट्रीय ओळख देखील प्रतिबिंबित होते त्याच वेळी आम्हाला आढळले आहे की अन्न मूलत विधी आणि संस्कृतीशी जोडलेले आहे विधी म्हणजे योग्य रीतीने वागणुकीची स्वैच्छिक कामगिरी म्हणून प्रतिकूलरित्या गंभीर जीवनात सहभागी होण्याची वृत्ती परंपरा जे अन्नपदार्थात सामील आहेत ते आपल्या दिनक्रमातील खूप महत्त्वपूर्ण बाबी आणि आपल्या जीवनात महत्त्वपूर्ण पायर्या आहे उदाहरणार्थ आमचे वाढदिवस आपले सण लग्ने सुट्ट्या अंत्यसंस्कार एखाद्या विशिष्ट प्रकारच्या खाद्यपदार्थांची आणि ते कसे दिले जाईल याच्याशी संबंधित असतात विधी संदर्भात अन्न बहुतेक वेळा जीवनात प्रेम आनंद आणि दु ख याचे प्रतीक असते आम्हाला आढळले की अन्नाची ही बाजू संस्कृतीचे प्रतिनिधित्व म्हणून तसेच आमची नातेसंबंधांमधील भावनिक पसंती मीडियाद्वारे विविध प्रकारात दर्शविल्या गेल्या आहेत नामसाक या लोकप्रिय चित्रपटाचा मी इथे संदर्भ घेईन या चित्रपटमध्ये आम्हाला आढळतो की गोगोलची बदलती प्राधान्ये आणि पसंती त्याच्या वडिलांच्या अकस्मात निधनानंतर विशिष्ट प्रकारचे खाद्यपदार्थ निवडल्याबद्दल प्रतिबिंबित होतात म्हणून अन्न संस्कृती म्हणून परंपरा आणि जुनाटपणाशी संबंधित आहे हे सौंदर्यशास्त्र ओळख आणि विशिष्टतेचे वक्तृत्वकथन म्हणून देखील संबंधित आहे अन्न एक वस्तू म्हणून आहे लोकांच्या वापराशी संबंधित तसेच एखाद्या विशिष्ट उद्योगाशी संबंधित आहे आणि त्याच वेळी आम्हाला आढळले की वेगवेगळ्या सांस्कृतिक पद्धतीमध्ये लिंगीकरण जागेचा संबंध जोडण्यासाठी हा एक महत्त्वाचा संदेश आहे उदाहरणार्थ जर अन्नाची तयारी एखाद्या विशिष्ट लिंगाशी जोडली गेली तर ती जागा देखील आहे केवळ त्या लिंगाने व्यापलेले असते विविध संस्कृतींमध्ये घरगुती स्वयंपाकघर म्हणून केवळ स्त्रिया शासित होऊ शकतात आणि पुरुषांना स्त्रियांच्या या जागेमध्ये प्रवेश करण्यास परवानगी नसते आपल्याकडे जेवणाचे अर्थ देहबोलीच्या अभ्यासामध्ये महत्त्वाचे आहेत कारण यामुळे मानववंशशास्त्रीय समाजशास्त्रीय आणि कोणत्याही व्यावसायिक परिस्थितीत व्यक्तींचा मनोवैज्ञानिक पैलू देखील समजण्यास मदत होते आम्हाला आढळले आहे की अन्नाची स्वतंत्र भाषा म्हणून अन्न संप्रेषण आणि अन्नाचे प्रतिनिधित्व लेखी आणि तोंडी किंवा प्रतिकात्मक दोन्हीमध्ये मजकूर टीव्हीवर चित्रपटांमध्ये लोकप्रिय साहित्य आणि मास मीडियामध्ये स्पष्टपणे प्रकट होईल आम्हाला आढळले आहे की आपल्या देहबोली समजून घेण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण संकेत म्हणून अन्नाची स्वतंत्र भाषा म्हणून व्याख्या करणे सुरू झाले आहे आमच्या पोशाख प्रमाणे आपणसुद्धा वास घेतोआम्ही आपल्या शरीरावर ठेवत असलेल्या इतर सामान वस्तूं अलंकार त्याच प्रकारेआपल्या खाद्यपदार्थाच्या सवयी आणि खाण्याच्या पद्धती सुद्धा एक भाषा बनली आहे जी आजच्या जगात जाणून घेणे आवश्यक आहे संवादाच्या अभ्यासाच्या दृष्टीकोनातून अन्न हेअर्थ निर्मिती एक महत्वाचे प्रतीक आहे व्यावसायिक सेटिंग्जमध्ये फूड फंक्शन प्रतिकात्मक म्हणजे एक संप्रेषणात्मक सराव म्हणून वापरले जाते ज्याद्वारे आम्ही इतरांशी अर्थ तयार व्यवस्थापित आणि सामायिक करतो गॅस्ट्रोनॉमिक परंपरा ही संस्कृतीवर अवलंबून असते आणि ती सांस्कृतिक फरक शिकण्यासाठी एकअपरिहार्य साधन आहे आजच्या बहुसांस्कृतिक सेटिंग्जमध्ये कामाच्या ठिकाणी हे समजून घेणे देखील महत्त्वपूर्ण झाले आहे त्याच वेळी आम्हाला आढळले की अन्न आणि अन्नाशी संबंधित प्रतिमा प्रदेश आणि राष्ट्रीय ओळख संकल्पना याच्याशी दृढपणे संबंधित आहेत आणि म्हणूनच अन्न किंवाअन्नाबद्दल लिखाण किंवा अन्नाशी संबंधित विविध प्रतिमांचे आंतरराष्ट्रीय संदर्भातील विशिष्ट संस्कृतीचे प्रतिनिधित्व करतात हे आपल्या जीवनाकडे संस्कृतीचा दृष्टिकोन काय याबद्दल सांगतात आणि एखाद्या संस्कृती काय मौल्यवान आहे याबद्दल माहिती देतात आमची संस्कृती सवयी संस्कार आणि परंपरा याविषयी असलेल्या सवयी काम करणाऱ्या व्यावसायिकांमध्ये त्यांच्या खाद्यपदार्थ द्वारे आणि ज्या प्रकारे ते त्याचे सेवन करतात यावरून समजून घेता येतात आणि म्हणून देहबोलीचा हा घटक अत्यंत महत्त्वाचा ठरला याशिवाय मनोरंजक आणखी एक उदयोन्मुख क्षेत्र म्हणजे अन्नाशी संबंधित संवादाचा रोजचा भाग असतो आणि म्हणूनचएनव्हीसी च्या संदर्भात साहित्यिक टीका आणि संप्रेषणाचाअभ्यास एक महत्त्वाचा भाग बनत चालली आहे पुढे आम्ही असे म्हणू शकतो की जागतिक गावची कल्पना आणि आंतरजातीय कार्यस्थळांमुळे ही संवेदनशीलता व्यावसायिकांमध्ये असणे जवळजवळ आवश्यक कौशल्य बनली आहे आता उपभाषा व्यतिरिक्त मौन देखील देहबोलीचा एक भाग म्हणून अभ्यास केला जात आहे मौनता शब्दांची किंवा कोणत्याही संबद्ध आवाजाची तोंडी अनुपस्थिती म्हणून समजू शकते आणि तरीही मौन ज्या प्रकारे आपले अर्थ दर्शवितो ते अतिशय सूक्ष्म आहे ते अनुनाद आहे अनेकदा आम्हाला आढळले आहे की विशिष्ट समाज आणि संस्कृतींमध्ये ते शहाणपणाशी संबंधित असू शकते मौनाचे अर्थ नकारात्मक किंवा सकारात्मक असू शकतात लाजिरवाणे विराम हे एक विचित्र असू शकते जेव्हा स्पीकर मुद्दाम शब्द थांबून ठेवतो आणि लांब विराम घेतो दुसरीकडे सकारात्मक शांतता आत्मविश्वास दर्शवते इतरांचा आदर करते ती व्यक्ती काय विचार करीत आहे यावर लक्ष केंद्रित करते आणि त्याच वेळी परिपक्वतेनुसार ती व्यक्ती घाईघाईने काहीही करत नाही अशा सूचना मिळतात काही प्रमाणात सांस्कृतिक फरक देखील आहेत संप्रेषण मार्गात मौन एक भाग म्हणून वाचले पाहिजे मी एडवर्ड टी हॉलच्या संशोधनांचा संदर्भ घेईन आम्ही संदर्भित केले आहे आमच्या परभाषा किंवा समांतर भाषा अभ्यासात या संशोधकांचा समावेश आपण आधीच केलेला आहे एडवर्ड टी हॉलने विशिष्ट समाजात आणि त्यांनी अमेरिकन आणि ब्रिटिश समाजांचे उदाहरण देऊन सांगितले की शब्द महत्वाचे आहेत तर त्याच्या मते अमेरिकन आणि ब्रिटिश समाजसंस्था शब्द संस्कृती महत्व देतात तर इतर अनेक समाजामध्ये खुल्या देहबोलीचे संकेत आणि त्यावरील चिन्हे यावर अधिक अवलंबून असतात यामध्ये हे देखील एक घटक आहे सांस्कृतिक फरक समजून घेण्यासाठीसंदर्भ देखील समजणे महत्त्वपूर्ण आहे जेणेकरून अर्थाची संपूर्णता थेट समजू शकते तर शरीराच्या भाषेचे काही घटक आक्रमक असू शकतात आणि हिंसक स्वभाव सूचित करतात काही हातांच्या हालचाली काही विशिष्ट मुद्रा चेहर्यावरील काही भाव धोकादायक असू शकतात त्या तुलनेत शांततेचा अहिंसक संप्रेषण म्हणून विचार केला पाहिजे जरी हे नकारात्मक अर्थ सूचित करेल परंतु हिंसाचार त्यापैकी कधीच नसतो जर आपण मौनाची सकारात्मक व्याख्या पाहिली तर आम्ही सामान्यपणे जो बोलत आहे त्या व्यक्तीचा आदर करा किंवा एखाद्याला पर्याय म्हणून गप्प राहून जगण्याची इच्छा असू द्या याचे चिन्ह म्हणून वर्णन करतो त्याच वेळी वक्ताने एखाद्या प्रश्नाचे उत्तर तयार करताना थोडावेळ 12 सेकंदासाठी मौन राहणे याला प्राधान्य देतात यामुळे व्यवस्थित पण उत्तर देण्यात आपण समर्थ असतो परस्परसंवादामध्ये आम्हाला आढळले की प्रेक्षकांना नियंत्रित करण्यासाठी मौन किंवा शांतता अतिशय प्रभावी धोरण म्हणून वापरले जाऊ शकते शांततेनंतर किंवा थोडा वेळ मौन धरून महत्व महत्वाचा संदेश त्यांना देत असतो आणि याचा अभ्यास समांतर भाषा पाठांमध्ये आपण आधीच केलेला आहे त्याच वेळी आमची शांतता इतर व्यक्तीस वेगवेगळ्या संभाषण शैलींमध्ये चिन्हांकित करण्यात मदत करू शकते मग तो प्रश्न असो वा आश्चर्य व्यक्त करण्यासाठी वापरलेले संबोधन असो पारंपारिक पण पूर्व देशातील संस्कृतींमध्ये शांततेचा आदर केला जातो आणि ती त्यांच्यासाठी मौल्यवान आहे त्याच वेळी हे काही नकारात्मक अर्थांशी देखील संबद्ध आहे विशेषतः अशा संस्कृतींमध्ये जिथे शब्द महत्त्वाचा असतो आणि मौन अनेकदा सत्य लपविण्याशी संबंधित असतो बरेच वेळा याचा संबंध अर्थहीनपणा शत्रुत्व किंवा मूकपणा संवाददरम्यान इतर व्यक्तीस अनपेक्षित प्रतिसाद प्रदान करण्यात अयशस्वी लक्षण म्हणून देखील वर्णन केले जाते संप्रेषणादरम्यान दीर्घ मौन एखाद्या व्यक्तीस भिन्न परिस्थितीसाठी अतिरिक्त माहिती सामायिक करण्यासाठी प्रभावी साधन म्हणून वापरले जाऊ शकते हे एक वरिष्ठ आणि अधीनस्थ यांच्यातील संवादातील अत्यंत प्रभावी धोरण आहे यामुळे विचारशीलपणा अगदी संकोच आणि काही प्रमाणात इतर व्यक्तीस आपल्यालाअधिक माहिती देण्यासाठी प्रोत्साहित करते मागील मॉड्यूलमध्ये मी देहबोली संप्रेषणाच्या विविध पैलूंवर चर्चा केली आहे देहबोलीच्या आमच्या मूल्यांकनात काही अडचणी आहेत त्याच्या काही सीमा आहेत ज्या आपण समजून घेतल्या पाहिजे देहबोली मध्ये नेहमीच सांस्कृतिक वैशिष्ट्ये असतात आणि म्हणूनच माझ्या माझ्या सर्व चर्चांमध्ये भाषांतरांमधील सांस्कृतिक फरक दर्शविण्याचा प्रयत्न केला वंश आणि लिंग याबद्दलचे आमच्या समजुती मध्ये देखील संस्कृतीवैशिष्ट्ये आहेत आणि बर्याचदा आंतरजातीय किंवा क्रॉस जेंडरमध्ये परिस्थितीमध्ये काहीवेळा आम्हीएखाद्या व्यक्तीला प्रतिसाद देण्याऐवजी त्यांच्या वर्ग वारीवर अवलंबून असतो आमच्या वैयक्तिक संवादात देखील किंवा कोणत्याही व्यावसायिक संवादात बहुतेकदा संदर्भ गट विश्वास किंवा संज्ञानात्मक असंतोष म्हणून ओळखले जाणारे परिणाम त्याचा प्रभाव असतो आमच्या संप्रेषणातील पूर्वाग्रह संदेशास प्रभावीपणे समजण्यात अडथळा ठरतो आणि म्हणूनच हे महत्वाचे आहे की आपल्या संप्रेषणामध्ये आपण कशावरही अवलंबून न राहाता त्याऐवजी लक्षपूर्वक समजून घेणे आवश्यक आहे उदाहरणार्थ आम्ही एखाद्या विशिष्ट समाजाचा विशिष्ट प्रकारच्या वर्तनाशीसंबद्ध लावू शकत नाही आम्ही विशिष्ट लिंगामध्ये विशिष्ट प्रकारचे वैशिष्ट्ये देखील संबद्ध लावू शकत नाही ही सामान्यीकरणे कधीही देहबोली च्या कोणत्याही व्यावसायिक आकलनाचा भाग असू शकत नाही तेथे विविध संशोधक देखील आहेत ज्यात देहबोलीच्या संदर्भात प्राधान्ये यावर वचनबद्ध आहेत आणि लिंग भिन्नता आहेत सावधपणे मी हे टाळण्याचा प्रयत्न केला कारण मला असे वाटते की आम्ही सातत्याने आणि आनंदानेकार्यस्थळांची दिशेकडे वाटचाल करीत आहोत ज्या ठिकाणी असे फरक महत्वाचे नाहीत म्हणूनच इतर संवादकांच्या मुख्य भाषेचा अर्थ लावताना एक रूढी ही सवय नेहमीच टाळली पाहिजे आमच्या मूल्यांकनामध्ये आपल्या देहबोली च्या भाषेच्या इतर व्यक्तीच्या महत्त्ववर वारंवार भाष्य केले जाते आणि म्हणूनच आपल्या देहबोली च्या भाषामध्ये सकारात्मक रीतीने प्रदर्शित करणे आपल्यासाठी महत्वाचे आहे आपल्या व्यावसायिक जगात देहबोलीचे महत्त्व आपल्या सर्वांना माहिती आहे सकारात्मक देहबोली स्वारस्य मोकळेपणा उत्साह दर्शवते आणि संवाद देखील वर्धित करते दुसरीकडे नकारात्मक देहबोली व्यावसायिक प्रतिमा खराब करते आणि त्याच वेळी संशोधकांनी निदर्शनास आणून दिले आहे की त्याचाआपला मनःस्थिती ताणतणावांच्या पातळीवर नकारात्मक प्रभाव पडतो परिणामी आत्मविश्वास कमी होत जातो आणि म्हणूनच सकारात्मक देहबोली शिकणे आणि त्याच्याशी संबंधित नकारात्मक बाबींवर नियंत्रण ठेवणे महत्वाचे आहे आपली देहबोली नियंत्रित करण्याचा अर्थ असा नाही की आपण इतर लोकांबद्दल आमची वागणूक याबद्दल फसवे व्हायला शिकले पाहिजे आपल्या देहबोली सह आपण खोटे बोलू शकत नाही हे लक्षात ठेवले पाहिजे जर आपण सकारात्मक देहबोली बनावट करण्याचा प्रयत्न करीतअसो तर 2 मिनिटांच्या आत मध्ये दुसरी व्यक्ती खोटे बोलतोय हे सहज शोधू शकते परंतु आपल्या देहबोलीचे अनेक पैलू जुन्या सवयीप्रमाणे असतात आणि म्हणूनच आम्ही या सवयी दूर करून देहबोली संवादाची संबंधित अनेक सकारात्मक बाबी शिकू शकतो जरी आपली मुख्य भाषा प्रामुख्याने बेशुद्ध असली तरी आम्ही काही नकारात्मक सवयी ओळखू शकतो आणि त्याऐवजी देहबोलीचा सकारात्मक पैलू अधिकाधिक बदलू शकतो सध्याच्या वैज्ञानिक संशोधकांनी देहबोली आणि आपली स्वत ची प्रतिमा याचा जवळचा संबंध दर्शविला आहे ते असे सुचवितात की आपल्या देहबोली बदलून आपण आपली विचारसरणी देखील बदलू शकतो हे लक्षात घेणे मनोरंजक आहे की ही जाणीव साहित्यिकसामग्रीमध्ये आहे या वैज्ञानिक संशोधकांच्या अगोदर साहित्यिक टीका करताना आम्हाला फुकल्ट आठवते त्यांचे सामर्थ्यचे विश्लेषण जे मुळात शक्तीचे नॉन अर्थशास्त्रज्ञ असते या आधीच्या एका मॉड्यूलमध्ये फुकॉल्टचा संदर्भ आणि त्याच्या पॅनोप्टिकझम कल्पनांचा संदर्भ दिला होता मी येथे 1976 मध्ये डी फ्रान्स येथे त्यांनी कॉलेजमध्ये दिलेला दुसरा व्याख्यानाचा संदर्भ मला सांगायचा आहे या व्याख्यानात त्यांनी शक्ती कशी वापरली जाते यावर प्रश्न विचारला होता फौकॅलडियन युक्तिवादाच्या तपशीलात न जाता मी सहजपणे त्यांनी सांगितलेल्या एका उपचार पद्धती विषयी बोलू इच्छिते यामध्ये ते म्हणतात एखाद्या विशिष्ट व्यक्तीला शिस्त व प्रशिक्षण देऊन नवीन हातवारे कृती सवयी आणि कौशल्ये शिकवून नवीन प्रकारचा व्यक्ती बनवता येते देहबोली नियंत्रित करण्यासाठी मानवी मनावर नियंत्रण गरजेचे आहे अशी या व्याख्यानात फुकल्ट यांनी टिप्पणी केली आणि ही कल्पना अलीकडील वैज्ञानिक संशोधनातून कशी अधिक दृढ केले गेले आहे हे आम्ही आधीच पाहिले आहे आपल्या देहबोलीवर नियंत्रण ठेवण्यासाठी आपण जाणीवपूर्वक काही पावले उचलल्या पाहिजेत अर्थात पहिली पायरी म्हणजे आपल्या देहबोलीचा संबंधातील नकारात्मक वैशिष्ट्यांविषयी आपण जागरूक असले पाहिजे आपण स्वतःचे पुनरावलोकन केले पाहिजे उदाहरणार्थ आपले वागणे पवित्रा हावभाव चाल चेहर्याचे हावभावआवाजाचे प्रकार वगैरे आणि जाणीवपूर्वक ज्या क्षेत्रामध्ये काही विशिष्ट बदलांची आवश्यकता आहे त्यांना ओळखून त्यात विशिष्ट बदल केले पाहिजे आम्ही आमचे व्हिडिओ बनवून किंवा विशिष्ट व्हिडीओ ची मदत घेऊन किंवा छायाचित्रे काढून यामध्ये मदत घेऊ शकतो त्याच वेळी आम्ही आमच्या मते चांगले संवाद करणारे आहेत लोकांच्या देहबोलीचा अभ्यास करू शकतो सकारात्मक देहबोली ज्यांच्याकडे जास्त आहे अशा लोकांच्या हावभावाचे अनुकरण करणे आपण शिकू शकतो मी एनएलपी किंवा न्यूरो भाषिक प्रोग्रामिंगचा संदर्भ घेईन नवीन किंवा अधिक सकारात्मक पैलू शिकण्यासाठी म्हणून हे एक प्रभावी साधन आहे एनएलपीची कल्पना रिचर्ड बँडलर आणि जॉन ग्राइंडर यांनी 1970 मध्ये सुरू केली होती उत्कृष्टता मिळविण्यासाठी ते वर्तनात्मक नमुन्यांची मॉडेल घेण्याचा प्रयत्न करीत होते एनएलपी मनाशी असलेले न्युरो आहे ही भाषा ती भाषा या परस्परसंवादाचा आमच्या प्रोग्रामिंग किंवा वर्तनवर कसा प्रभाव पडतो हे प्रदर्शित करणारे भाषाशास्त्रांचे प्रतिनिधित्व आहे एनएलपी आम्हाला रोल मॉडेलकडे न पाहता मॉडेल्स पाहण्यास प्रोत्साहित करते उदाहरणार्थ जर आम्ही एका सुतारकडे पाहतो जो त्याच्या व्यवसायात उत्कृष्ट आहे आणि आम्ही त्यालात्याचे साधनसोबत काम करताना पाहतो तर तुम्हाला असे आढळले की त्याने जागृतपणे काही गोष्टी केल्या आहेत आणि या युक्त्यांबद्दल तो आम्हाला शिकवू शकते त्याच वेळी त्याच्या कामावर तो लक्ष केंद्रित करीत असताना तो अनायास पणेकाही पावले उचलतो जे त्याला एक उत्कृष्ट सुतार बनवितात आपण त्या अनायास वर्तन पद्धतींवर लक्ष केंद्रित केले पाहिजे आणि त्यांचे अनुकरण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि हा एनएलपीचे पैलू आहे जे आम्हाला वागणुकीचे अधिक चांगले गुण शिकण्यास मदत करते आपल्याला आपल्या आचरणात अनुकरण करण्याची इच्छा आहे अशा लोकांच्या देहबोली कडे बघून आपण या सकारात्मक गोष्टी शिकू शकतो काही इतर चरणांमध्ये अनुकरण करणे समाविष्ट आहे उदाहरणार्थ इतर लोकांच्या उठण्या बसण्याच्या सवयींचा अभ्यास करणे इतर लोकांच्या सूक्ष्म अभिव्यक्तींकडे पहाणे आणि नंतर त्यांची नक्कल करणे परंतुते अत्यंत जाणीवपूर्वक करावे लागेल अन्यथा इतर व्यक्तीला आपण त्याचा अपमान करीत आहो असे वाटेल त्याच वेळी आपण देहबोलीत सवयी बदलून या प्रक्रियेने भारावून जाऊ नये तर एक जाणीवपूर्वक आणि नियंत्रित रीतीने या लहान सहान सवयी बदलून स्वतः मध्ये बदल करू शकतो उदाहरणार्थ आम्ही कामाच्या ठिकाणी बसतांना विशिष्ट प्रकारे पाय ठेवण्याच्या सवयीवर बदल करू शकतो आम्ही आपल्या देहबोलीशी संबंधित लहान पैलू बदलून प्रारंभ करू शकतो उदाहरणार्थ आम्ही आपल्या कामाच्या ठिकाणी बसताना पायांची स्थिती सुधारू इच्छितो एखाद्या विशिष्ट हाताच्या हावभावाचा वापर करू इच्छित नाही किंवा आमच्या संभाषणात हसणे किंवा डोळ्यांचा चांगला संपर्क राखणे याकडे आम्हाला अधिक लक्षात ठेवायला आवडेल हे पैलू एकट्याने केले जाऊ शकतात आणि याचा सहजपणे सराव केला जाऊ शकतो आणि हळूहळू आम्हाला आढळतो की हा सराव आपल्याला सक्षम देहबोली दृढ करण्यास सक्षम करतो त्याच वेळी आम्ही ज्या परिस्थितीत देहबोलीचे अपेक्षा केली जाऊ शकते अशा परिस्थितीची कल्पना देखील करू शकतो आपल्या परस्परसंवादाच्या दरम्यान सार्वजनिक विश्रांती देखील आपल्या देहबोली वर नियंत्रण ठेवण्यासाठी आम्हाला सक्षम करते तोंडी विराम देणे उत्तरे देताना आमची विराम घेण्याची सवय किंवा आणि अं हं निरर्थक शब्द वापरणे किंवा आहे मुळात सकारात्मक नक्कीच अशा अभिव्यक्तींनी परिपूर्ण शब्द वापरणे तर वार्तालाप करताना आपल्या वागण्यात होणारी पुनरावृत्ती असे स्पष्ट करते की विशिष्ट संदेश देण्यासाठी आपण तयार नाही आणि आपल्याला आत्मविश्वास नाही संवाद करताना वारंवार आपले गळे साफ करणे किंवा गंभीरपणे श्वास घेणे देखील टाळले पाहिजे आपल्या शरीराच्या भाषेशी संबंधित नकारात्मक पैलू दूर करण्यासाठी या टीपा आम्हाला मदत करू शकतात या स्वारस्यपूर्ण व्हिडिओच्या मदतीने हे पैलू आणखी समजू शकते याद्वारे राजकीय नेते विशिष्ट कार्यक्रमांवर कशा प्रतिक्रिया व्यक्त करतात तेव्हा ते कसे हावभाव करतात हे समजण्यास मदत होते हा व्हिडिओ मध्ये रशियन नेते पुतीन यांच्या देहबोलीचे खूपच मनोरंजक विश्लेषण केले आहे आतापर्यंत व्लादिमीर पुतिन यांची पुढची चाल काय आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न करणारे विश्लेषक उत्तम संकेत त्याच्या देहबोली द्वारे प्रगट होते आतापर्यंत यूएसए टुडे द्वारे केलेल्या नोंदीनुसार आज पेंटागॉनच्या संशोधकांच्या गटाचे एकच कार्य आहे ते म्हणजे पुतीन यांच्यासह परदेशी नेत्यांच्या हालचाली आणि हावभाव यांचा अभ्यास करणे तज्ज्ञ म्हणतात व्यक्तीची असामान्य संकेत ते हेकार्यक्रम मध्ये कशी प्रतिक्रिया देतात यावर देऊ शकतात पुतीन यांच्या देहबोलीचा अभ्यास केल्याने युक्रेन मध्ये त्यांची असलेली अंतर्दृष्टी समजू शकते फ्रायडे मध्ये पेंटॅगॉनने अशा संशोधनास मान्यता दिली आहे ज्यात म्हटले आहे युक्रेन वर मंत्र्यांच्या निर्णयाची गरज भासली नाही म्हणून त्यांनी पुतीन यांच्या अलीकडील प्रेसपरिषद मधील सुगावा शोधण्यासाठी इतर देहबोली तज्ञ ठेवले तो एक चॉप अर्थात विशिष्ट हावभाव करतो आणि सीएनएन सह तो खूप आक्रमक आहे तो एक तोडण्यासारखे आहे तो खूप खूप आक्रमक आहे तो आपल्या देहबोलीने आम्हाला घाबरायचा प्रयत्न करीत आहे एक प्राध्यापक त्याच्या तांत्रिक विद्यापीठावर हल्ला करतो जो देहबोली संप्रेषणावर संशोधन करतो त्याने स्पष्टीकरण दिले आणि पुतिन जे बोलत होते ते भडकाऊ आणि लढाऊ असले तरी सुंदर आणि शांत दिसत होते त्याचे आचरण फसवे आहे तंतोतंत कारण ते बाह्यतः लढाऊ दिसत नाही कदाचित त्याला काही प्रशिक्षण आहे कारण एनएलपी शिकलेला देहबोली तज्ञ पुतीन सोबत काम करत होता त्याने पूर्वीच्या शिकवलेल्या पहिल्या गोष्टींपैकी त्याने मुखवटा प्रकार सांगितले आहे जे त्याने तत्कालीन केजीबी अधिकारी अशा प्रकारचा आक्रमक हावभावाचा प्रकार वापरुन नुकतेच सोडले होते असेच हावभाव माजी सोव्हिएट राजकारणी लोकांमध्ये सुद्धा दिसून येईल येथे एक विशिष्ट प्रकारची देहबोली वापरली जात होती ज्यात बहुतेक पुरुष रशियन होते आणि सोव्हिएट चेहरा मिस झालेल्या इतर कोणत्याही देशांद्वारे नाही एक महत्त्वाचा पैलू जो आपल्या देहबोली च्या व्याख्या करण्याच्या पद्धतीशी संबंधित आहे तो म्हणजे इतरांची देहबोलीचा नेहमीच क्लस्टर्समध्ये अर्थ लावला जातो मग ते सर्वसमावेशक आहे देहबोली असो किंवा समावेश नसलेले असो मग ते समोरासमोर संवाद असो की समांतर किंवा मग ती एकत्रीत असो की विसंगत असो आम्हाला हे समजून घेतले पाहिजे की वेगळ्या हावभावामुळे पवित्रा डोळा हसू वगैरे हावभाव आहे ज्याचे आपले अर्थ भिन्न आहेत जर दोन किंवा अधिक देहबोलीचे संयोजन असेल तर ते एक वाक्य बनते त्याच वेळी आम्हाला आढळले की काळाचे परिमाण दुसर्याच्या देहबोलीशी संबंधित आहे दुसर्याच्या देहबोली पहात असल्यास ती परिच्छेदासारखी बनते अशा समजुती घाईचे निष्कर्ष टाळण्यास आपल्याला मदत करतात फक्त देहबोलीची की हालचाल पाहून इतर व्यक्तीच्या भावनांच्या हेतूबद्दल निष्कर्ष काढण्याची आपण कधीही घाई करू नये संदर्भ आणि सांस्कृतिक फ्रेमवर्क बद्दल जागरूकता देखील तितकीच महत्वाचे आहे जरी एनव्हीसी प्रक्रिया स्वतंत्रपणे एन्कोडिंग आणि डिकोडिंगच्या बाबतीत वैयक्तिकरित्या अभ्यासल्या जाऊ शकतात उदाहरणार्थ आम्ही नेत्र संपर्क किंवा विशिष्ट हावभाव पाहू शकतो आणि त्यातून अर्थ काढण्याचा प्रयत्न करू शकतो देहबोली च्या गतिशील स्वरूपाचा अभ्यास परस्पर संवाद अनुसार सर्वोत्तम प्रकारे केला जातो शब्दांच्या दृष्टीने भाषिक अर्थासह हे समांतर असतात जेव्हा जेव्हा आपण देहबोली पाहतो तेव्हा वाक्य आणि परिच्छेद लक्षात ठेवले पाहिजेत आणि इतरांमध्ये याचा अर्थ लावण्याचा प्रयत्न करा या कोर्स दरम्यान मी देहबोली च्या भाषेचे आणि त्याबद्दलचे तपशीलवार वर्णन करण्याचा प्रयत्न केला आहे देहबोली ही आपल्या दैनंदिन व्यावसायिक जीवनाची सर्वव्यापी घटना आहे तर दरम्यान या प्रमाणपत्र अभ्यासक्रम मध्ये मी देहबोलीचे तपशीलवार वर्णन करण्याचा प्रयत्न केला आहे कारण ही खरोखरच आपल्या दैनंदिन व्यावसायिक जीवनात सर्वव्यापी घटना बनली आहे वेगवेगळ्या मॉड्यूलमध्ये आठवड्यांपासून मी भिन्न संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे उदाहरणार्थ आम्ही संदेश देहबोली द्वारे कसे पाठवितो इतरांशी अनैतिक रीतीने आणि कोणत्या परिस्थितीत त्यांचा प्रभाव महत्वाचा ठरतो आम्ही आमच्या देहबोलीचे महत्त्व समजावून सांगण्याचे व जागेची भावना स्पर्श वेळ गंध चेहर्यावरील हावभावांमध्ये मूल्यमापन करण्याचा प्रयत्न केला आहे आणि शोधांचे उदयोन्मुख क्षेत्र म्हणजे गॅस्टोरिक्स शांतता आणि डिजिटल बॉडी लँग्वेज यावर लक्ष केंद्रित देखील केले या चर्चा ज्या संदर्भात नमूद केल्या आहेत त्या संदर्भात समजल्या पाहिजेत या कोर्सची अगदी सुरुवात आपली देहबोली ही संवादात एक महत्त्वपूर्ण बाब आहे देहबोली चे घटक समजून घेतल्याशिवाय संप्रेषण कधीच पूर्ण होत नाही त्याचबरोबर त्यास काही मर्यादा सुद्धा आहेत आणि या चर्चा अगदी सुरुवातीला निर्दिष्ट केलेल्या संदर्भात समजले गेल्या पाहिजेत मला आशा आहे की हा तुमच्यासाठी अर्थपूर्ण विषय आहे मला हा शिकविण्यात आनंद आला